तर पुन्हा आपले व्याख्यान क्रमांक 52 मध्ये स्वागत आहे आज आपण फर्स्ट ऑर्डर डिफरन्शियल समीकरणे बद्दल बोलणार आहोत आणि मुख्यतः आपण फर्स्ट ऑर्डर आणि फर्स्ट डिग्री समीकरणे व त्यांना सोडविण्याच्या पद्धती बघू तर आज आपण या दोन स्टॅंडर्ड फॉर्म वर लक्ष केंद्रित करू आपण चा विचार करू आणि दुसरा फॉर्म ज्याबद्दल आपण चर्चा करू तो म्हणजे यामध्ये उजवी बाजू हे x y चे फंक्शन आहे तर ही दोन प्रकारची समीकरणे फर्स्ट ऑर्डर डिफरन्शियल समीकरणे आहेत आपण यांचा अभ्यास या आणि पुढील काही व्याख्यानांमध्ये करू तर सोल्युशन मिळविण्याच्या पद्धती कोणत्या पहिली पद्धत म्हणजे सेपरेशन ऑफ व्हेरिएबल तर आपण काही मूलभूत पद्धती पटकन बघू ज्या डिफरन्शियल समीकरणे सोडविण्याच्या प्रत्येक टप्प्यात आवश्यक असतात जर आपण डिफरन्शियल समीकरण या फॉर्म मध्ये हे लिहू शकलो म्हणजेच सगळे y चे फंक्शन समीकरणाच्या एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला सगळे x चे फंक्शन अशा समीकरणाला व्हेरिएबल सेपरेबल समीकरण असे म्हणतात कारण आता समीकरणाच्या डाव्या बाजूला फक्त y चे फंक्शन आहे आणि आणि उजव्या बाजूला सगळे x चे फंक्शन आहे आणि आता आपण सहजपणे इंटिग्रेट करू शकतो जर आपण या फॉर्ममध्ये हे दिलेले समीकरण लिहू शकलो तर आपण सहजतेने ही समीकरणे इंटिग्रेट करू शकतो आणि आपण म्हणू शकतो की दिलेल्या डिफरन्शियल समीकरणात व्हेरिएबल सेपरेबल आहेत आणि अशा समीकरणांची सोल्युशन्स व्हेरिएबल वेगळे करून आणि इंटिग्रेट करून लिहिता येतात किंवा आपण आधी समीकरण लिहून घेऊ जसे की बरोबर आणि या समीकरणाला फक्त इंटिग्रेट करून c हा इंटिग्रेशन चा स्थिरांक मिळेल आणि तर इथे दिलेले याप्रकारचे एक उदाहरण बघा जर आपण या समीकरणाच्या उजव्या बाजूला जवळून बघितले तर लक्षात येईल की e चा घातांक x आपण गुणेला असे लिहू शकतो आणि टर्म आधीच सेपरेबल फॉर्म मध्ये आहे आता आपण कॉमन घेऊ आणि तो समीकरणाच्या दुसऱ्या बाजूला जाऊ शकतो आणि या बाजूला राहील तर हे समीकरण व्हेरिएबल सेपरेबल आहे आणि आपण सहज इंटिग्रेट करू शकतो

तर आपण हे समीकरण पुन्हा लिहू शकतो आपण समीकरणाला ने गुणाकार करू आणि आपोआप उजवी बाजू होईल जी y रहित असेल तर आपल्याकडे या बाजूला सगळे y चे फंक्शन आहे आणि उजव्या बाजूला x चे फंक्शन आहे म्हणून तर आता आपल्याला सहज इंटिग्रेट करता येईल आणि असे करून आपल्याला पुढील समीकरणे मिळतील तर हे इम्प्लिसिट फॉर्म मधील सोल्युशन आहे तर हे दिलेल्या डिफरन्शियल समीकरणात व्हेरिएबल वेगळे करून मिळालेले इम्प्लिसिट सोल्युशन आहे तर हे इंटिग्रेट करण्यासाठी आणि सोल्युशन शोधण्यासाठी सोपे होते तर ही डिफरन्शियल समीकरण सोडविण्याची अत्यंत मूलभूत पद्धती आहे

तर दुसरी पद्धत म्हणजे ज्यात समीकरणे व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म मध्ये रूपांतरित केली जातात म्हणजे असे होऊ शकते की दिलेले समीकरणात व्हेरिएबल वेगळे करता येणार नाहीत परंतु काही योग्य सब्स्टिट्यूशन चा उपयोग करून सेपरेबल फॉर्म मध्ये लिहिता येईल आणि आपण पुन्हा तीच सेपरेबल फॉर्म पद्धत शकतो उदाहरणार्थ चा विचार करू जर आपल्या जवळ हा फॉर्म किंवा फक्त हा फॉर्म असेल तर असे समीकरण सेपरेबल फॉर्म नसू शकतात पण आपण जर येथे सब्स्टिट्यूशन वापरले जसे की किंवा जे आपल्याला नवीन व्हेरिएबल मध्ये समीकरण देईल

तर आपल्याला v असलेले हे सोल्युशन मिळेल दिलेल्या समीकरणाला अनुसरून हे सब्स्टिट्यूशन करू तर आपण y मधील शेवटचे सोल्युशन लिहू शकतो आता आपण या प्रकारचे उदाहरण बघू या दिलेल्या फॉर्म मधील समीकरण सेपरेबल नाही कारण की सगळे x एका बाजूला आणि सगळे y दुसऱ्या बाजूला आपण आणू शकत नाही तर आपण आधी अभ्यासलेल्या कल्पनेचा उपयोग करू म्हणजेच वापरू तर आता आपल्याला मिळू शकते तर बरोबर आणि नंतर तर y चा v मध्ये झालेला बदल आपण दिलेल्या समीकरणात वापरू शकतो तर या समीकरणाला आपण दिलेले समीकरण समजू शकतो आता हे समीकरण सेपरेबल फॉर्म मध्ये आहे आणि आपण याला सहज इंटिग्रेट करू शकतो इंटिग्रेट करण्यापूर्वी त्याचे सरलीकरण करू म्हणून मिळेल आपण असे केले कारण आता इंटिग्रेशन सोपे होईल तर या सगळ्या टर्म्स डाव्या बाजूला जातील आणि डिफरन्शियल dx हा उजव्या बाजूला जाईल आणि नंतर आपण इंटिग्रेट करू तर आता मला डाव्या बाजूला काय मिळेल ऑर्डर रिवर्स होऊन मिळेल ते फक्त तपासू आणि हे डाव्या बाजूला जाईल तेव्हा आणि नक्की आपल्याजवळ हे आहे तर म्हणून सुचवते ठेवून खालील समीकरण मिळेल तर दिलेले समीकरण सेपरेबल फॉर्म मध्ये नव्हते पण ठेवून समीकरण मिळाले जे की सेपरेबल फॉर्म मध्ये आहे म्हणून आपण सहज इंटिग्रेट करू शकलो आणि शेवटी पुन्हा हे इम्प्लिसिट सोल्युशन आपल्याला मिळाले तर आता आपण दुसऱ्या प्रकारचे समीकरण बघू त्यांना होमोजिनियस समीकरणे म्हणतात जर ही फर्स्ट ऑर्डर आणि फर्स्ट डिग्री ची समीकरणे या फॉर्म मध्ये लिहिता आलीत तर त्यांना होमोजिनियस समीकरणे म्हणतात जर डाव्या बाजूला आणलेले सगळे फंक्शन आपण या फॉर्म मध्ये लिहू शकलो तर त्या डिफरन्शियल समीकरणाला होमोजिनियस डिफरन्शियल समीकरण म्हणू आणि आता आपल्या जवळ अशा प्रकारचे होमोजिनियस समीकरण सोडविण्याची पद्धत आहे आणि त्यासाठी आपण हे नवीन व्हेरिएबल वापरतो आता या नवीन व्हेरिएबल पासून ची किंमत मिळवितो आपल्याजवळ आहे म्हणजेच आहे आणि नंतर तर आपण या रिलेशन्स चा उपयोग करून या फॉर्म मधील दिलेले समीकरण असे लिहू शकतो येथे या फॉर्म मध्ये ला v मानले आहे तर हे नवीन समीकरण पुन्हा सेपरेबल फॉर्म मध्ये आहे कारण आपण v चे सगळे फंक्शन डाव्या बाजूला घेऊ शकतो म्हणून तर आपण हे समीकरण बघू जे की होमोजिनियस डिफरन्शियल समीकरण आहे तर आपण या समीकरणाला पुन्हा लिहू उपयोग करा तर आता हा v आपण उजव्या बाजूला घेऊ यामुळे समीकरण v आणि x साठी सेपरेबल झाले जेव्हा आपण उजव्या बाजू मधून v वजा केला तेव्हा आपल्याला ही उजवी बाजू मिळेल तर हे समीकरण सेपरेबल फॉर्म मध्ये आहे आपण ही टर्म डाव्या बाजूला घेऊ आणि उजव्या बाजूला मिळेल व आपण सहज इंटिग्रेट करू शकू तर आपण समीकरण सोडविले आहे तर हे बघा आपल्याकडे y आणि x मधील इम्प्लिसिट फॉर्म आहे जे की दिलेल्या डिफरन्शियल समीकरणाचे सोल्युशन आहे आता या व्याख्यानात शेवटचे समीकरण बघू जे की होमोजिनियस फॉर्म मध्ये रूपांतर करता येतील तर पुन्हा दिलेले समीकरण हे होमोजिनियस फॉर्म मध्ये असेलच असे नाही पण काही सब्स्टिट्यूशन चा उपयोग करून त्याला होमोजिनियस फॉर्म मध्ये लिहिता येईल आणि आणि आपण त्याच समीकरणाबद्दल बोलणार आहोत तर हे फक्त नवीन स्थिरांकाचे नाव आहे साहजिकच हे डेरिव्हेटीव्ह नाही हा वेगळा स्थिरांक आहे जिथे तर त्या केस मध्ये फक्त सब्स्टिट्यूशन्स करून व सेपरेबल फॉर्म मध्ये रूपांतरण करून आपण समीकरण सोडवू शकलो पण येथे अट दिलेली आहे म्हणजेच आपल्याला जरा जास्त मेहनत घ्यावी लागेल तर आपण काय करू आपण हे नवीन सब्स्टिट्यूशन घेऊ यात नवीन व्हेरिएबल X आणि Y आहेत तर आता आपला इंडिपेंडंट व्हेरिएबल बदलत आहे आणि डिपेंडंट व्हेरिएबल सुद्धा आता या सब्स्टिट्यूशन मध्ये h आणि k हे स्थिरांक आहेत आपण या स्थिरांकाच्या किंमती अशा निवडू की हे समीकरण होमोजिनियस होईल सध्या या स्थिरांकांमुळे हे समीकरण होमोजिनियस नाही म्हणून आपण h आणि k च्या किंमती अशा निवडू की दिलेले समीकरण होमोजिनियस होईल तर आपण पहिले या सब्स्टिट्यूशन चा उपयोग करून बघू तर आपल्याकडे हे रिलेशन आहे तर आपल्याकडे x आणि y मधील हे नवीन एक्सप्रेशन आहे पण आपल्याकडे आणि हे सुद्धा आहे आणि आता आपण h आणि k मिळविण्यासाठी या एक्सप्रेशन च्या किमती ठरवू तर आपण अशी निवड करू की ज्यामुळे दोन्हीही एक्सप्रेशन्स शून्य होतील एकदा का आपण h आणि k यांची निवड केली ज्यामुळे दोन्ही एक्सप्रेशन्स शून्य होतील आणि आपले समीकरण होमोजिनियस होईल आणि हेच आपल्याला पाहिजे होते तर या दोन टर्म्स शून्य केल्यामुळे आता काय होईल तर या समीकरणांमुळे h आणि k च्या किमती कधीही मिळविणे शक्य झाले या समीकरणांचा डिटर्मिनन्ट आणि गुणांकाचा मॅट्रिक्स a b आणि पाहिल्यास असे लक्षात येते की ही समीकरणे कधीही सोडविता येतात येथे h आणि k च्या किमती माहिती नाही तर हा डिटर्मिनन्ट शून्यत्तर असण्याची अट समीकरणात दिलेली आहे म्हणजेच आपण समीकरणे कधीही सोडवू शकतो आणि म्हणून आपल्याला पाहिजे असलेले एकमेव सोल्युशन मिळेल तर आता आपल्याला h आणि k च्या किमती मिळाल्या त्यामुळे या टर्म्स निघून गेल्या आणि आता आपल्याकडे आधीच सब्स्टिट्यूट केलेले व आहे तर आपले समीकरण आता असे रूपांतरित होईल आणि हे समीकरण होमोजिनियस समीकरण आहे जे की आपण YX च्या फॉर्म मध्ये लिहू शकतो हे समीकरण X आणि Y मधील होमोजिनियस समीकरण आहे जे की आधी शिकलेल्या पद्धतीने सोडविता येते तर आता आपण आजच्या व्याख्यानातील शेवटचे उदाहरण सोडवू तर आपण आधी अभ्यासल्या प्रमाणे हे दिलेल्या समीकरणात सब्स्टिट्युट करू

तर आज आपण सेपरेबल ऑफ व्हेरिएबल बद्दल शिकलो तुम्हाला या पद्धती आधीच माहिती असल्यामुळे ही एक उजळणी होती तसेच आपण सेपरेबल ऑफ व्हेरिएबल फॉर्म मध्ये रूपांतर करण्याची पद्धत पाहिली तसेच आपण होमोजिनियस समीकरणे व होमोजिनियस समीकरणात रूपांतरण सुद्धा अभ्यासले हे वापरलेले संदर्भ आहेत आणि तुम्ही लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद